या व्याख्यानात आपले स्वागत आहे या लेक्चर मध्ये आपण प्रथम स्क्रमबद्दल चर्चा करू जो एक अजाईल आणि अतिशय लोकप्रिय डेव्हलपमेंट मॉडेल आहे बर्याच उद्योग आणि प्रोजेक्ट मध्ये आता स्क्रम वापरतात आता आपण लाइफसायकल मॉडेल्सची आपण चर्चा करू आणि दिलेल्या प्रोजेक्ट साठी एक लाइफसायकल मॉडेल कसे निवडायचे ते पाहू आणि नंतर शक्य असल्यास आपल्याकडे अद्याप काही वेळ असल्यास प्रोजेक्ट शेड्यूलिंगबद्दल काही परिचयात्मक चर्चा करू आता आपण स्क्रम पाहूया मागील व्याख्यानात आम्ही स्क्रम बद्दल पाहिले होते जे एक अजाईल मॉडेल आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्प्रिंट स्प्रिंट हा स्क्रमचा मूलभूत प्रोसेस प्रवाह आहे स्प्रिंट म्हणजे प्रत्यक्षात एक ईंटरेशन किंवा एक टाइम बॉक्स ज्यामध्ये स्प्रिंट दरम्यान इन्क्रिमेंट डेव्हलप केली जाते आणि ती ग्राहकांना दिली जाते सहसा ही एक महिनाभर ईंटरेशन असते ज्यामध्ये काही विद्यमान वैशिष्ट्ये सुधारली जाऊ शकतात किंवा काही नवीन फंकशनॅलिटीज लागू केली जाऊ शकते प्रॉडक्ट बॅकलॉगमध्ये सर्व स्टोरी पॉईंट्स असतात ती वैशिष्ट्ये डेव्हलप करून प्रॉडक्ट बॅकलॉगमध्ये ठेवली जातात आणि स्प्रिंट प्लॅनिंग दरम्यान स्प्रिंटची उद्दिष्टे ओळखली जातात याला स्प्रिंट बॅकलॉग असे म्हणतात हि उद्दिष्टे किंवा प्रोजेक्ट बॅकलॉग वैशिष्ट्ये एका स्प्रिंट दरम्यान डेव्हलप केले जातात स्प्रिंट जेव्हा तो दररोज कार्य करीत असतो आणि दररोज त्यांची योजना काय आहे यावर चर्चा करतो आणि त्यांच्यात काही समस्या उद्भवतात आणि स्प्रिंट पूर्ण झाल्यावर महिन्याभराच्या ईंटरेशननंतर स्प्रिंटचे पुनरावलोकन केले जाते आणि त्यानंतर ते ग्राहकाला दिले जाते स्क्रम पद्धती किंवा स्क्रम मॉडेल मध्ये स्प्रिंट बॅकलॉग तयार होणाऱ्या स्प्रिंट दरम्यान टीमच्या मेंबर्सांनी प्रोजेक्ट च्या कामामध्ये टीम व्यतिरिक्त कोणताही बाह्य व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही याचा अर्थ असा की एकदा त्यांनी अंमलबजावणी साठी काही वस्तू घेतल्या तर या वस्तूंमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी नाही अन्यथा यामुळे पेच निर्माण होईल स्प्रिंट एकत्रीत होणार नाही अनिश्चितता वगैरे निर्माण होईल आणि हेच प्रमुख कारण आहे म्हणून स्प्रिंट दरम्यान परवानगी असलेल्या स्क्रम टीमप्रमाणे स्प्रिंट टीममध्ये बाह्य व्यक्तीला हस्तक्षेपाची परवानगी नसते स्क्रम फ्रेमवर्कमधील या काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत एक म्हणजे विविध प्रकारच्या भूमिका स्क्रम टीममध्ये प्रोजेक्ट ओनर तो टीमचा मेंबर असतो स्क्रम मास्टर दुसरा टीम मेंबर आणि अन्य टीम मेंबर्स यांचा समावेश असतो स्क्रम टीम ला वेग वेगळ्या भूमिका कराव्या लागतात ह्या प्रोजेक्ट ओनर स्क्रम मास्टर व मेंबर्स यांच्यात वाटलेल्या असतात स्क्रम फ्रेमवर्कमध्ये काही समारंभ किंवा मीटिंग आयोजित केल्या पाहिजेत ती म्हणजे स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग स्प्रिंट रिव्यू मीटिंग स्प्रिंट रेट्रोस्पॅक्टिव्ह मीटिंग आणि डेली स्क्रम मीटिंग आम्ही या मीटिंग ची माहिती घेऊ स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग हि स्प्रिंट सुरू होण्याआधी आयोजित केली जाते आणि येथे प्रॉडक्ट बॅकलॉगचा उपसंच ओळखला जातो व स्प्रिंट बॅकलॉग तयार होतो ही स्प्रिंट रिव्यू मीटिंग स्प्रिंटच्या शेवटी आयोजित केली जाते येथे स्प्रिंट दरम्यान पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेतला जातो स्प्रिंट रेट्रोस्पॅक्टिव्ह मीटिंग स्प्रिंटच्या शेवटी आयोजित केली जाते जी स्प्रिंट आढावा मीटिंगीनंतर आणि पुढील स्प्रिंट सुरू होण्यापूर्वी किंवा पुढच्या स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग च्या आधी घेतली जाते आणि इथे काय केले जाऊ शकते यावर काही प्रतिबिंब आहेत जास्तीचे काय करावे लागेल यावर चर्चा केली जाते आणि स्क्रम मीटिंग दररोज केली जाते येथे टीम मेंबर्स एकमेकांशी शॉर्ट मीटिंग मध्ये चर्चा करतात की त्यांची योजना काय आहे त्यांना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे आणि स्क्रम मास्टरसाठी प्रोजेक्ट च्या प्रगतीचा मागोवा ठेवण्याचा हा एक मार्ग आहे काही आर्टिफॅक्टस आहेत ज्या स्क्रम फ्रेमवर्कमध्ये अनिवार्य आहेत एक म्हणजे प्रॉडक्ट बॅकलॉग येथे काही कामे किंवा अद्याप पूर्ण न झालेल्या वैशिष्ट्ये प्रॉडक्टाच्या बॅकलॉगमध्ये ठेवली जातात हे दर्शवून देते कि अंमलबजावणी साठी वैशिष्ट्यांची ही प्राथमिकता यादी अद्याप पूर्ण झाली नाही स्प्रिंट बॅकलॉग स्प्रिंट दरम्यान पूर्ण होणार्या प्रॉडक्ट बॅकलॉगचा एक सबसेट आहे बर्न डाउन चार्ट हे मुळात स्प्रिंट दरम्यान झालेल्या प्रगतीचे संक्षिप्त प्रतिनिधित्त्व असतात प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी किती काम करावे लागतील आणि यासारखे काही प्रश्न पूर्णत्वास नेले जातात आपण पुढील स्लाइड्समध्ये बर्न डाउन चार्ट पाहू प्रमुख भूमिका प्रॉडक्ट ओनर डेव्हलपमेंट टीम आणि स्क्रम मास्टर यांच्या आहेत प्रॉडक्ट ओनर हा टीम मेंबर आहे जो ग्राहकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करतो ग्राहकांच्या वतीने विचार करतो डेव्हलपमेंट टीममध्ये सहसा 5 ते 9 लोक असतात प्रत्येक टीमच्या मेंबर्सकडे साधारणतः एक टेस्टर जीयूआय डेव्हलपर कोडिंग डेटाबेस इत्यादी अनेक कौशल्ये असतात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ओळखले जाणारे स्क्रम मास्टर टीम मेंबर असतो जो वरच्या व्यवस्थापनाशी संवाद साधतो आणि उद्भवणार्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी त्याने ग्राहकांशी आणि टॉप मॅनेजमेंटशी चर्चा केली पाहिजे आणि अशाच प्रकारे टीमच्या मेंबर्सला टॉप मॅनेजमेंटशी ग्राहकांशी बोलण्यापासून दूर ठेवते आणि त्याचबरोबर एखाद्या स्प्रिंट दरम्यान जर बाह्य हस्तक्षेप व्यक्ती असेल तर तो काळजी घेतो प्रॉडक्ट ओनर हा ग्राहकाचे प्रतिनिधित्व करतो ग्राहकांचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी तो जवळून संपर्क साधत असतो प्रॉडक्ट ओनर आवश्यक असलेले वैशिष्ट्ये डिफाइन करतात नवीन वैशिष्ट्ये हटविली किंवा सुधारित केलेली ओळखली जाऊ शकतील अशी काही वैशिष्ट्ये तयार होऊ शकतात तो त्या वैशिष्ट्यांच्या जाहीर तारखेस निर्णय घेतो बाजारपेठेतील मूल्य किंवा ग्राहकांच्या मूल्यानुसार वैशिष्ट्यांना प्राधान्य देतो आवश्यक असल्यास प्रत्येक ईंटरेशनवर चित्राची प्राथमिकता अड्जस्ट करतो आणि शेवटी स्प्रिंटच्या शेवटी कामाचा निकाल स्वीकारतो किंवा नाकारतो स्क्रम मास्टर म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजर मूलत टीमला येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांना दूर करतो टीम एकसंध संपूर्ण कार्यशील प्रोडूक्टिव्ह त्यांच्यातील सहकार्य याची खात्री करतो तेथील सर्व भूमिका आणि कार्ये जवळून जाणून सुनिश्चित करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते तसेच बाह्य हस्तक्षेपापासून टीमाला संरक्षण देणे व ग्राहक आणि टॉप मॅनेजमेंट मधील दुवा असतो तसे काही टीम मधील बाह्य हस्तक्षेपापासून प्रतिबंधित केले जाते सामान्यत टीममध्ये मेंबर्स संख्या 5 ते 10 व्यक्तींची असते ज्यांच्याकडे क्रॉस फंक्शनल कौशल्य असते उदाहरणार्थ टीमच्या मेंबर्सकडे कॉलीटी अशुरन्स प्रोग्रामिंग असू शकते किंवा कदाचित यूआय डिझायनिंग ची टेस्टिंग विशिष्ट कार्ये असू शकतात कदाचित जास्तही असू शकतात टीम स्वयंचलित आयोजन करतात की ते कोणत्या कामाचा कोणता भाग घेतील आणि कोणती भूमिका घेतील आणि स्प्रिंट दरम्यान टीमचे मेंबरशिप बदलू दिले जात नाही नवीन मेंबर्सना समाविष्ट केले जाऊ शकते काही मेंबर्स बदलले जाऊ शकतात पण प्रोसेस स्थिर राहण्यासाठी स्प्रिंट दरम्यान कोणतेही बदल करण्यास परवानगी नसते या समारंभांच्या मीटिंग मध्ये ४ महत्त्वाच्या अनिवार्य मीटिंग असतात एक म्हणजे स्प्रिंट प्लांनिंग मीटिंग स्प्रिंटच्या सुरूवातीस होते येथे स्प्रिंट दरम्यान डेव्हलप केली जाणारी वैशिष्ट्ये प्रॉडक्ट बॅकलॉग मध्ये तयार केली जातात स्प्रिंट दरम्यान दररोजची स्क्रम मीटिंग असते दररोज एका स्प्रिंट दरम्यान टीमच्या मेंबर्सकडून थोड्या वेळासाठी साधारणत १५ मिनिटे भेट घेतली जाते एक स्टँड अप मीटिंग असते अन्यथा मिटिंग लांबणीवर टाकली जाईल म्हणून शॉर्ट मीटिंग घेतली जाते आणि ते ज्या गोष्टींवर काम करत आहेत त्या कोणत्या गोष्टींचा सामना करत आहेत यावर चर्चा करतात म्हणजेच अडथळा वगैरे स्प्रिंट आढावा मीटिंगनंतर स्प्रिंट रेट्रोस्पॅक्टिव्ह मीटिंग घेतली जाते यात पुढच्या स्प्रिंटमध्ये कशासाठी सुधारित केल्या जाऊ शकतात आणि काय करता येईल या गोष्टी प्रतिबिंबित करण्यासाठी सूचना केल्या जातात स्प्रिंट आढावा मीटिंग हि स्प्रिंटच्या शेवटी घेण्यात येते आणि येथे स्प्रिंट दरम्यान प्राप्त झालेल्या कामांचा आढावा घेतला जातो व त्याबरोबरच यात टॉप मॅनेजमेंट व ग्राहकाचे मत घेतले जाते स्प्रिंट प्लांनिंग मीटिंग स्प्रिंट सुरू होण्यापूर्वी हाती घेण्यात येते या स्प्रिंट प्लांनिंग मीटिंगचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे स्प्रिंट बॅकलॉग तयार करणे असते येथे प्रॉडक्ट बॅकलॉग तपासला जातो आणि प्रॉडक्ट बॅकलॉग विशेषत प्राधान्य क्रमात आयोजित केला जातो आणि प्रथम प्राधान्य दिलेली वैशिष्ट्ये निवडली जातात तसेच प्रॉडक्ट ओनर आणि टीमच्या वतीने बॅकलॉग कामे काय आहेत याची चर्चा करतात जेणेकरून ग्राहकांची गरजेची कामे पूर्ण होतील तसेच ते रिलीझ लक्ष्ये पूर्ण करतील स्क्रम मास्टर 'प्रोजेक्ट मॅनेजर' हे देखील स्प्रिंट प्लांनिंग दरम्यान सहभागी असतात ते खात्री करतात की टीम मेंबर्सना कामे माहित व समजली आहेत का कारण हे १ महिन्याचे ईंटरेशन आहे आणि साधारणतः त्यांनी १ महिन्यात हे काम करणे निश्चित झालेले असते स्क्रमची मीटिंग दररोज केली जाते विशेषत दिवसाच्या सुरूवातीस ही खूपच छोटी मीटिंग असते साधारणत 15 मिनिटे ही एक स्टँड अप मीटिंग आहे कारण जर टीम मेंबर्स बसले तर मीटिंग लांबणीवर जाऊ शकते आणि ही समस्या सोडवण्या साठीची मीटिंग नाही मीटिंगचे उद्दिष्ट टीम मेंबर्स एकमेकांना अपडेट करण्यासाठी आहे आणि त्यांना कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागतो आहे का मुळात प्रत्येक टीमचा मेंबर्स 3 प्रश्नांची उत्तरे देतो काल मेंबर्सने काय मिळवले आजची योजना काय आहे आणि त्यात काही अडथळे आहेत का या 3 गोष्टी आहेत यांची उत्तरे प्रत्येक टीम च्या मेंबर्सला द्यावी लागतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की दररोज स्क्रम ही समस्या सोडवणारी मीटिंग नाही टीम मधील मेंबर्सनी वेळेवर कामे केली आहेत का हे न तपासता ह्या मीटिंगमध्ये फक्त माहिती शेअर केली जाते ही दोष फिक्सिंग मीटिंग नाहीशेड्यूलच्या मागे कोण आहे का शेडूल च्या मागे आहे इत्यादी हे फक्त माहितीसाठी आहे येथे प्रत्येक टीमचा मेंबर माहिती देतो काल काय साध्य केले आणि आजची योजना काय आहे आणि त्यात काही अडथळे आहेत का स्क्रम मास्टर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर सहभागी होतात आणि चर्चेच्या पुढे जाताना तो विचारतो की आतापर्यंत काय प्रगती झाली आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजर साठी प्रोजेक्ट च्या प्रगतीचा मागोवा ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे ही स्प्रिंट पुनरावलोकन मीटिंग स्प्रिंटच्या शेवटी हाती घेण्यात येते मुळात येथे स्प्रिंट दरम्यान पूर्ण झालेल्या कामाचा आढावा मॅनेजमेंट प्रोजेक्ट ओनर टीम मेंबर आणि ग्राहक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत केला जातो आणि अगदी लहान मीटिंग व्हावी असा हेतू असतो आणि सामान्यत हे नुकतेच पूर्ण झालेल्या वैशिष्ट्यांचे प्रदर्शन असते सामान्यत हे दर्शवितात की स्प्रिंटनंतर काय साध्य केले जाऊ शकते जे वैशिष्ट्ये कार्यान्वित केली गेली आहे हे कसे कार्य करते इत्यादी आणि ही एक इन्फॉर्मल मीटिंग आहे डॉक्युमेंट दाखवायची म्हणून मीटिंग नाही आहे तसे नाही आहे टीमच्या मेंबर्सकडे फक्त 2 तासांचा वेळ असतो त्यांनी पूर्ण केलेली वैशिष्ट्ये कशी सादर करावीत आणि त्या वैशिष्ट्यांचे प्रदर्शन कसे करावे याबद्दल ते विचार करतात स्क्रममधील सर्वात महत्वाची आर्टिफॅक्टस म्हणजे प्रॉडक्ट बॅकलॉग प्रॉडक्ट बॅकलॉग ही प्रोजेक्ट साठी सर्व इच्छित कामांची यादी असते प्रॉडक्ट बॅकलॉग हा दोन प्रकारच्या आयटम मध्ये मोडतो एक म्हणजे यूजर स्टोरीज आहे ज्यात यूजर सर्च आणि रिप्लेस करू शकतो स्टोअर करू शकतो डेटाबेसवरील मेंबर्सची नोंद सेव करू शकतो आणि या स्टोरी बेस्ड आयटम असतात दुसरी कॅटेगरी म्हणजे टास्क बेस्ड आयटम आहेत टास्क बेस्ड आयटम म्हणजे एक्ससेप्शन हँडलिंग सुधारण्यासारखे आहेत कारण अद्याप जे काही अमलात आले ते एक्ससेप्शन हँडलिंग चे कार्य करते पण जे अमलात नाही आले ते प्रॉडक्ट बॅकलॉग नुसार अमलात आणून सुधारित एक्ससेप्शन हँडलिंग करणे गरजेचे आहे तर इथल्या काही बाबी मुळात वापरकर्त्याच्या स्टोरीज किंवा वापरकर्त्याच्या रिक्वायरमेंट्स असतात आणि ग्राहकांच्या दृष्टीकोनातून प्रॉडक्टच्या ओनरद्वारे या यादीला प्राधान्य दिले आहे यासाठी काही कृती पूर्ण केलेल्या आयटमवर आधारित असतात प्रॉडक्ट बॅकलॉग मुळात प्रॉडक्टच्या ओनरद्वारे मॅनेज केले जाते थोडक्यात स्प्रेडशीटच्या रूपात मेंटेन केले जाते आणि सहसा स्प्रिंट प्लांनिंग मीटिंग दरम्यान तयार केले जाते तर हे स्प्रेडशीटचे प्रॉडक्ट बॅकलॉग आहे प्राधान्यता क्रम खूप उच्च उच्च मध्यम दिला जातो येथे हे आयटम क्रमांक आहेत आणि नंतर त्यानुसार यूजर स्टोरीज आणि काही उपक्रम हाती घेण्यात येतात स्प्रिंट बॅकलॉग हे सुरवातीच्या आयटम चा सब सेट आहे हे स्प्रिंट प्लांनिंग मीटिंग मध्ये तयार केलेले असते मूलभूतपणे प्रॉडक्टच्या ओनर आणि टीम मेंबर्ससह पुढील स्प्रिंटसाठी कोणते आयटम घ्यावेत हे ठरवतात परंतु नंतर दररोज अपडेट केले जाते कारण काही ऍक्टिव्हिटीज करण्याचे लक्षात येते आणि ती स्प्रिंट बॅकलॉगमध्ये ऍड केली जातात स्प्रिंट दरम्यान स्प्रिंट बॅकलॉग बदलतो स्प्रिंट ध्येय पूर्ण करण्यासाठी टीम मेंबर्स नवीन कार्ये जोडू शकतो ते अनावश्यक कामे देखील काढून टाकू शकतात परंतु नंतर गोष्ट अशी आहे की बॅकलॉग केवळ टीमद्वारे अपडेट केला जातो एकदा स्प्रिंट चालू झाल्यानंतर स्प्रिंट बॅकलॉग केवळ टीमद्वारे अपडेट केला जातो स्प्रिंट बॅकलॉग प्रॉडक्ट ओनरद्वारे अद्ययावत केले जाते आणि कामाच्या वेगवेगळ्या आयटमचा अंदाज देखील असतो आणि जेव्हा आवश्यक असते तेव्हा स्प्रिंट बॅकलॉग अपडेट केले जातात आता आपण बर्न डाउन चार्ट्स पाहू हे आतापर्यंत मिळविलेल्या प्रगतीचे प्रतिनिधित्व करते बर्न डाउन चार्टचे 3 महत्वाचे प्रकार आहेत एक म्हणजे स्प्रिंट बर्न डाउन चार्ट जो आतापर्यंत किती प्रगती स्प्रिंट दरम्यान गेली आहे हे दर्शवतो रिलीझ बर्न डाउन चार्ट रिलीझमध्ये जास्त स्प्रिंट्स आणि रिलीझसाठी किती काम केले गेले दर्शविले जाते प्रॉडक्ट बर्न डाउन चार्ट ही प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या दिशेने एकंदर प्रगती चार्ट आहे प्रथम स्प्रिंट बर्न डाउन चार्ट पाहू हे स्प्रिंट दरम्यान प्राप्त प्रगती दर्शवते दिवसाच्या प्रगती मधील उर्वरित तास दर्शवितात म्हणजेच स्प्रिंट कामकाजाच्या संख्येचा अंदाज लावतो आणि नंतर जसे दिवसाची प्रगती होते तसतसे बरीच कामे कमी होतात परंतु नंतर ते देखील इन्क्रिमेंट असू शकतात कारण कामाच्या एस्टिमेशनचा चुकीचा अंदाज असू शकतो हे सहसा रिलीज होण्याची वेळ दर्शवते सुरुवातीला ३० दिवस असतात आणि स्प्रिंटच्या शेवटी ते 0 होतात ही एक सारखी रूप रेषा नाही दररोज निरंतर प्रगती होत नाही तेथे विविध अडथळे आहेत आणि स्प्रिंटच्या प्रगती नुसार एस्टिमेशन अपडेट केले जातात स्प्रिंट बर्न डाउन चार्टचे हे मोठे दृश्य आहे प्रत्येक दिवसासाठी हे अपडेट केले जाते सुरवातीला एकूण उर्वरित तास आणि त्यानंतर ची प्रगती मोजली जाते आणि शेवटी स्प्रिंटच्या शेवटी हि 0 होतात हा रिलीज बर्न डाउन चार्ट आहे प्रत्येक रीलिझमध्ये अनेक स्प्रिंट्स असू शकतात आणि रिलीझ दरम्यान अनेक स्टोरी पॉईंट अंमलात आणले जातात मुळात हे रिलीझसाठी आवश्यक असलेल्या सर्व स्टोरी पॉईंट्सची अंमलबजावणी करण्यापूर्वी आणखी किती स्प्रिंट्स आवश्यक आहेत हे दर्शवितात प्रॉडक्ट बर्न डाउन चार्ट हे एकूण प्रोजेक्ट चे मोठे चित्र देते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी किती स्प्रिंट पूर्ण झाले आहेत आणि किती आवश्यक आहेत आणि येथे 3 आयटमचे प्रतिनिधित्व केले आहे येथे रिअल बर्न डाउन हे चालू कामाचा तपशील योग्य पद्धतीने देतो व त्यावरून तो कामाची व्हिलॉसिटी काढून देतो ते म्हणजे प्रति स्प्रिंट्समधीलपूर्ण झाले स्टोरी पॉईंट्स असतात स्क्रम सामान्यत 6 ते 10 लोकांचा लहान प्रोजेक्ट असतो परंतु नंतर शेकडो लोकांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रोजेक्ट साठी देखील वापरण्याचा प्रयत्न केला जातो आणि याला स्क्रम ऑफ स्क्रम्स किंवा मेटा स्क्रम म्हणतात याबद्दल आपण चर्चा करणार नाही पण एक महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही बर्याच डेव्हलपमेंट प्रोसेस वर चर्चा केली आम्ही वॉटरफॉल वर आधारित अनेक प्रोसेसं विषयी चर्चा केली आम्ही इन्क्रिमेंट इवोल्युशनरी रॅड मॉडेल आणि बर्याच प्रकारच्या अजाईल मॉडेल्सवर चर्चा केली परंतु नंतर प्रोजेक्ट दिल्यास प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आपण असे म्हणू शकतो की डेव्हलपमेंट साठी कोणती लाइफ सायकल वापरली पाहिजे ठीक आहे परंतु नंतर ते केवळ एकट्या प्रोजेक्ट द्वारे डिफाइन केलेले नसते लाइफसायकल मॉडेल प्रॉडक्टची वैशिष्ट्ये डेव्हलपमेंट टीमची वैशिष्ट्ये आणि ग्राहकांच्या वैशिष्ट्यांवर देखील अवलंबून असते प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीम आणि ग्राहक यांच्या वैशिष्ट्यांच्या विश्लेषणाच्या आधारे डेव्हलपमेंट जीवनशैली निश्चित केली जाते जर प्रोजेक्ट मधील अनिश्चितता फारच जास्त असेल तर विशेषत इवोल्युशनरी अँप्रोच ला अनुकुलता दर्शवली जाईल जेव्हा प्रोजेक्ट प्रगती होताना वैशिष्ट्ये पूर्ण केली जातील अतिशय चांगल्या प्रकारे समजल्या जाणार्या अँप्लिकेशनसाठी वॉटर फॉल वर आधारीत मॉडेल्स योग्य आहेत कारण हा करण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग आहे आणि दीर्घकालीन प्लॅन तयार केला आहे स्ट्रॉंग मॅनेजमेंट कंट्रोल प्लॅन पूर्ण प्रोजेक्ट साठी केला आहे परंतु जर टीम मेंबर्स नवीन असतील तर त्यांना प्रोजेक्ट वर आणि तत्सम प्रकारच्या प्रोजेक्ट वर फारसा अनुभव नसेल तर मग सामान्यत इन्क्रिमेंट मॉडेल सोयीस्कर असते जेथे काही लहान इन्क्रिमेंट प्लॅन केले जातात आणि पूर्ण केले जातात आणि या मार्गाने प्रोजेक्ट तयार होतो यासह हे व्याख्यान पूर्ण होईल आणि त्यानंतर आपण प्रोजेक्टचे एस्टिमेशन आणि नंतर प्रोजेक्ट शेड्यूलिंग बघू